नमस्कार मोड्युल 3 यामध्ये आपले स्वागत आहे आधीच्या युनिटमध्ये आपण मेरिलस प्रिंसिपल्सच्या आधारित सूचना रचना समजून घेतली यापूर्वी आम्ही मेरिलच्या शिक्षणाच्या सामान्य पहिल्या तत्त्वांकडे पाहिले त्या आधारे आम्ही एक सूचना रचना पाहिली तसेच आपण पाहिले की निर्देशात्मक रचना ज्यामध्ये मेरिलच्या पाचही तत्वे वापरली आहेत त्यामध्ये वेगळेपणा नाही या युनिटमधून पुढील 3 4 युनिट्ससाठी आपण काही साहित्यात उपलब्ध असलेल्या सूचनांच्या लोकप्रिय मॉडेल्स तत्त्व समजून घेणार आहोत पारंपारिक वर्ग सेटिंगमध्ये ही समोरासमोरची सूचना आहे असे आपण म्हणू शकतो आपल्यातील बहुतेक लोक त्याबद्धल परिचित आहेत परंतु कदाचित आम्हाला खूप पद्धतशीरपणे पाहावे लागेल कि या परिचित पद्धतीचे सर्व घटक काय आहेत हे अधिक नियोजित पद्धतीने पहावे लागेल मुळात पारंपारिक वर्गात समोरासमोरची सूचना आहे आणि हा विशेषत औपचारिक कार्यक्रमांमधील निर्देशांकडे सामान्यतः वापरला जाणारा दृष्टीकोन आहे औपचारिक कार्यक्रमांमध्ये निश्चित वेळेत वितरित केली जाणारी सामग्री सामान्यत बऱ्याच प्रमाणात असते अभ्यासक्रम सामान्यत बराच विस्तृत असतो आणि सूचनांचे वेळापत्रक बरेच कठोर असते या सर्व परीक्षा घेणे आवश्यक असते तेव्हा चाचणी क्विझ वापरण्याच्या दृष्टीने ती कार्यक्षम आहे हे देखील प्रभावी ठरू शकते परंतु कदाचित हा दृष्टिकोन अत्यंत आकर्षक बनविण्यात काही अडचणी येतात पण हे अशक्य नाही परंतु यासाठी विशिष्ट प्रयत्नांची आवश्यकता असते प्रामुख्याने जर आपण पाहिले तर प्राधान्य देण्याच्या क्रमानुसार कार्यक्षमता ही या दृष्टिकोनाची प्राथमिक प्रेरणा आहे अर्थात या दृष्टिकोनाची एक सामान्य चिंतेची बाब म्हणजे त्यांच्यात सर्व भिन्नता असून म्हणजे अभियांत्रिकी कार्यक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी तुलनेने होमोजिनस महत्त्वपूर्ण फरक आहेत तथापि विद्यार्थ्यांकडे त्यांच्या कॉग्निटिव्ह ऍबिलिटीज फारशी उपयुक्त नाही साहित्यात थेट सूचनासाठी ट्रांझॅक्शनल मॉडेल म्हटले जाते दर्शविलेल्या मॉडेलनुसार प्रामुख्याने तीन टप्पे आहेतः एक सादरीकरण टप्पा एक सराव टप्पा मूल्यांकन आणि मूल्यांमापनचा टप्पा मग देखरेख एक घटक देखील आहे जो प्रत्यक्षात या तीनही टप्प्यांत कार्य करतो म्हणून आणि आवश्यकतेनुसार देखरेख आणि अभिप्राय पैलू चित्रात येतात तर आकृतीमध्ये आपण पाहू शकता की सादरीकरणाच्या तीनही टप्प्यांमध्ये देखरेख आणि अभिप्राय पासून बाण आहेत सराव मूल्यांकन आणि मूल्यमापन बरेचसे अनौपचारिक सादरीकरण प्रशिक्षकाद्वारे असते मूल्यांकन असते आणि मूल्यमापन शिक्षकांद्वारे असते सराव प्रामुख्याने शिकणाऱ्यांचा असतो आणि देखरेख व अभिप्राय प्रशिक्षकाद्वारे असतात हे प्रामुख्याने इन्स्ट्रक्टर ड्रिव्हन मॉडेल असते पहिला टप्पा सादरीकरण टप्पा आहेतः पुनरावलोकन काय का स्पष्टीकरण आणि चौकशी व प्रतिसाद चला या पाच सूचना कार्यांचे काही तपशील पाहू कॉग्निटिव्ह सायकॉलॉजि कार्यान्वित करणे आणि लक्ष देणे अनुरुप आहे व्यवहाराचे मॉडेल या तीन इंस्ट्रकशनल ऍक्टिव्हिटीज पुनरावलोकन संबंधित सुरु होणार्या नवीन शिक्षणास पूर्वतयारीसाठी प्रासंगिक पूर्वसूचना सक्रिय करा शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र या सामग्रीचे पुनरावलोकन करू शकतात चर्चा करू शकतात या उद्देशाने शिक्षक वापरू शकतील असे अनेक सूचनात्मक घटक आहे शिक्षक एक क्रियाकलाप तयार करू शकतात ज्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्वी शिकलेल्या संबंधित पूर्वनिर्धारित क्षमतांचा वापर करण्याची आवश्यकता असेल ही क्रियाकलाप समस्येचे निराकरणअसू शकते संबंधित पूर्व आवश्यकता असलेल्या दक्षता आवश्यक आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक सूचनात्मक घटक निवडले जाऊ शकतात विद्यार्थ्यांनी आधीची क्षमता आणि नवीन कार्यक्षमता यांच्यात दुवे तयार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे तर ही पहिली क्रिया आहे जी आपण केली पाहिजे "काय" म्हणजे एक स्पष्ट विधान आहे जे आपल्यासाठी आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याकडून शिकवलेल्या युनिटच्या शेवटी जे करण्यास सक्षम असणे अपेक्षित होते अर्थातच निकाल किंवा योग्यता हे आहेत त्याचे या सीओ कार्यक्षमतेच्या संदर्भात प्रशिक्षकाद्वारे वापरल्या जाणाऱ्या मूल्यांकन पद्धतीची माहिती देणे चांगले आहे हे देखील खूप महत्वाचे मानले जाते ज्या मूल्यांकनाचे मूल्यांकन आणि मूल्यमापन केले जाते त्याचे निकष काय असतील हे विद्यार्थ्यांना माहित असणे आवश्यक आहे आघाडीवर मूल्यांकन करण्याच्या साधनांचा उल्लेख करणे ही एक चांगली पद्धत आहे जी विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणास योग्य दिशा प्रदान करेल एका विशिष्ट कार्यक्षमतेनुसार अभ्यासक्रमाच्या निकालाशी संबंधित अनेक सूचना सत्रे असू शकतात जर तसे असेल तर या धड्यांचे वेळापत्रक या प्रत्येक धड्यातील चर्चेसाठी कोणते विषय असतील आणि या विषयाचे अनुक्रम कसे पुढे जाईल हे प्रदान करणे उपयुक्त ठरते या इंस्ट्रकशनल युनिटच्या म्हणू शकतो पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'का ' 'मी या शिक्षण प्रक्रियेमध्ये का गुंतले पाहिजे ' या प्रश्नाचे उत्तर शिक्षकांनी समाधानकारक दिले पाहिजे 'माझ्यासाठी त्यात काय आहे ते माझ्या व्यवसायाशी कसे संबंधित आहे जिथे मी हे ज्ञान वापरणार आहे या विशिष्ट शैक्षणिक क्रियाकलापातून मला कोणत्या प्रकारची समस्या सोडवण्याची कौशल्ये मिळतील ' या प्रकारचे प्रश्न खरोखरच विद्यार्थ्यांच्या मनाच्या असतील आणि जोपर्यंत शिक्षक या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देत नाहीत तोपर्यंत शिक्षण ग्रहण करण्यासाठी त्रास होण्याची शक्यता आहे शिक्षक विविध प्रकारचे किस्से चर्चा केस स्टडी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असणारी क्षमता इत्यादींचा उपयोग करून विद्यार्थ्यांना त्याच्या किंवा तिच्या व्यावसायिक जीवनासाठी दिलेल्या सीओ सक्षमतेचे महत्त्व दर्शवत असतात आम्ही आधीच्या युनिटमध्ये जी चर्चा केली ती मुख्यतः लक्ष वेधून घेण्यासारखी आहे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण शिक्षणामध्ये गुंतवून ठेवण्यास सक्षम आहे याची खात्री करण्यासाठी हे फार महत्वाचे आहे या स्तरावर सूचनात्मक घटकांची विस्तृत निवड अस्तित्वात आहे प्रशिक्षक प्रसंगनिष्ठ घटकांवर आधारित उपयोगी असणारा योग्य प्रसंग निवडू शकतात पण "मला या शिक्षण प्रक्रियेमध्ये का गुंतले पाहिजे" या विषयी विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक उत्तर दिले पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे मग नवीन सामग्रीवरील प्रत्यक्ष सूचना सुरू होते तर अशा उपदेशात्मक इंस्ट्रकशनल ऍक्टिव्हिटीज वास्तविक शिक्षणासाठी 123 प्रकारची प्रस्तावना बनवतात 4 स्पष्टीकरण आहे की जिथे नवीन सामग्रीवरील सूचनांची सुरूवात होते आम्हाला आधीपासूनच माहित आहे की सूचनांनी विद्यार्थ्यांना सांगितलेली क्षमता प्राप्त करण्यास आणि त्यातील क्षमता दर्शविण्यास मदत करणे आवश्यक आहे दिलेल्या सीओ कार्यक्षमतेसाठी जे काही निर्देशात्मक घटक योग्य असतील ते प्रशिक्षकाद्वारे घेतले जातात हे पूर्णपणे प्रशिक्षकाची निवड आहे की विशिष्ट कोर्सचा निकाल कार्यक्षमतेच्या वर्गीकरणावर आधारित संज्ञानात्मक प्रक्रिया पातळी ज्ञान यावर आधारित श्रेणी यावरून कोणते निर्देशात्मक घटक सर्वात प्रभावी असू शकतात प्रशिक्षकाद्वारे योग्य अनुदेशात्मक घटक निवडले जाऊ शकतात तर हा भाग पूर्णपणे शिक्षकांचा निर्णय आहे मूलभूतपणे सूचनात्मक घटक निवडणे आवश्यक आहे हे मेरिलच्या प्रात्यक्षिक शी संबंधित आहे शिक्षण योग्य पद्धतीने होत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी "तपासणी व प्रतिसाद" ही एक अतिशय महत्वाची क्रिया आहे प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन सामग्री शिकवण्यासंबंधी चौकशी केली पाहिजे जी शिक्षकांद्वारे सादर केली जात आहे या तपासणीचा उद्देश विद्यार्थ्यांमधील समजूतदारपणा योग्य दिशेने पुढे जात आहे की नाही हे तपासणे हा आहे संकल्पना योग्य अर्थाने समजून घेत आहेत की नाही प्रक्रियात्मक पायर्या योग्य अर्थाने समजल्या जात आहेत की नाही मुळात हे एक अतिशय जलद आणि लहान रचनात्मक मूल्यांकन आहे या चौकशीचे प्रश्न चौकशी करणारे प्रश्न शिक्षकांना आवश्यक तेथे असलेल्या सूचना सुचवण्यास मदत करतील हा डेटा सूचना सुधारण्यास उपयुक्त ठरेल आणि आम्ही जेव्हा फेज C कडे पाहतो आणि मूल्यांकन व मूल्यमापन करतो तेव्हा आम्ही यावर अधिक चर्चा करू या तपासणी दरम्यान वेट टाईमची दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्रशिक्षकाकडून केलेली तपासणी आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद मी तिथे किती वेळ प्रतीक्षा करू विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आणि शिक्षकांच्या प्रतिसाद यांच्यामध्ये आणखी एक वेट टाईम आहे येथे देखील आपण याची काळजीपूर्वक योजना करणे आवश्यक आहे खूप वेट टाईम कदाचित वर्ग थोडा अस्वस्थ करेल आणि कदाचित लक्ष गमावले जाईल आणि जर वेट टाईम फारच कमी असेल तर शिक्षकाच्या प्रश्नास उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे विद्यार्थी थोडे निराश होतात हा वेट टाइम्स काळजीपूर्वक नियोजित करणे आवश्यक आहे बरेच प्रसंगनिष्ठ घटक यावर परिणाम करतात आपल्यात शिकणारे एकरूपतेचे प्रकार शिकवले जात असलेला विशिष्ट कोर्स वर्ग संदर्भ हे सर्व समाविष्ठ होईल वेट टाइम्स काय असावे हे सांगणारी कोणतीही पाककृती नाही सूचना प्रत्यक्षात कशा घेत आहेत यावर अवलंबून आहे आणि मुळात हे निर्णय घेणारे प्रशिक्षकच असतात तर फेज B होतो हे सर्वत्र स्थापित आहे की शिकणार्याना मोठ्या प्रमाणात संधी मिळवून देण्यात येणाऱ्या कार्यक्षमतेचा अभ्यास करणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्वपूर्ण घटक आहे विद्यार्थी नवीन ज्ञान आत्मसात करतो आणि जर एखादी समस्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यासाठी विद्यार्थी त्या ज्ञानाचा उपयोग करण्यास सक्षम असेल तर शिक्षण अधिक सखोल होते हे एक शिकण्याचे प्रस्थापित तत्व आहे हे खरोखर समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे ज्ञान लागू केले पाहिजे डायरेक्ट इंस्ट्रक्शन मॉडेलच्या गाईडेड प्रॅक्टिस तर एका प्रशिक्षकासाठी विद्यार्थ्यांच्या कृतीवर बारीक नजर ठेवणे आणि उपयुक्त अभिप्राय प्रदान करणे खूप कठीण होऊ शकते हा भाग काही प्रकारच्या ट्यूटोरियल मोडमध्ये असते विद्यार्थी नव्याने मिळवलेल्या ज्ञानामुळे अधिक आरामदायक झाल्यामुळे आणि हे नव्याने घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून समस्या सोडवण्याच्या दृष्टीने अधिक सक्षम झाल्याने शिक्षकांची देखरेख हळूहळू कमी करता येऊ शकते शिकणारे स्वतंत्र प्रॅक्टिसच्या दिशेने जाण्यासाठी अधिक प्रयत्न करतात विद्यार्थी नवीन घेतलेल्या ज्ञान आणि कौशल्यांचा स्वतंत्रपणे उपयोग करण्याचा प्रयत्न करतात दिलेल्या वेळ घटकात पुन्हा एकदा वर्ग संदर्भात हे करणे खूप कठीण होऊ शकते बहुतेकदा ते होम असाइनमेंटच्या स्वरूपात करतात परंतु वर्ग आणि संदर्भातही जलद आणि लहान अध्याय घेतले जाऊ शकतात हे मूलत कोर्सच्या स्वरूपावर सीओचे स्वरूप आणि त्यांच्या स्वभावावर अवलंबून असते आम्ही कार्य करत असलेल्या दक्षता यासंदर्भात प्रशिक्षकाची निवड केली जाते परंतु ही कल्पना आहे की शिक्षकांचे देखरेख मागे घेतले आहे आणि समस्या सोडवण्यासाठी नवीन अधिग्रहित ज्ञानाच्या अर्जावर विद्यार्थी स्वतंत्रपणे सराव करू शकतात स्वतंत्र अभ्यासाचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांनी कार्य पूर्ण केलेच पाहिजे दिलेली कोणतीही नेमणूक विद्यार्थ्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि वेळेत सादर केली पाहिजे आणि तेवढेच महत्वाचे आहे त्याचे मूल्यांकन अत्यंत काळजीपूर्वक शिक्षकांनी केले पाहिजे खरं तर आपण वारंवार विद्यार्थ्यांकडून ऐकत असलेली तक्रार अशी आहे की असाइनमेंट्स नियमित क्रियाकलापांच्या स्वरूपात अधिक असतात आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या असाइनमेंटचे खरोखरच शिक्षकांकडून काळजीपूर्वक मूल्यांकन केले जात नाही स्वतंत्र प्रॅक्टिस खरोखर प्रभावी होण्यासाठी शिक्षकांनी याचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे किंवा विद्यार्थ्यांना दिलेले क्रियाकलापाचे कोणतेही अन्य प्रकार दिले त्या स्वतंत्र अभ्यासचे मूल्यांकन काळजीपूर्वक केले पाहिजे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिप्राय प्रदान करणे आवश्यक आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे जर काही योग्य असेल तर ते कसे योग्य आहे आणि जर अयोग्य असेल तर ते कसे अयोग्य आहे हे त्यांना सांगितले पाहिजे स्वतंत्र अभ्यासाने शिक्षणास हातभार लावायचा असेल तर विद्यार्थ्यांस या प्रकारचा विधायक अभिप्राय देणे आवश्यक आहे नियतकालिक पुनरावलोकन मार्गदर्शित सराव आणि स्वतंत्र अभ्यासामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी नुकत्याच घेतलेल्या ज्ञानाची आणि कौशल्यांचा तसेच पूर्वी घेतलेल्या कार्यांचा वापर करण्याची आवश्यकता असलेल्या कार्यांवर सराव करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे की नवीन अधिग्रहण केलेले ज्ञान आणि कौशल्ये आधीच्या सत्रांमध्ये मिळवलेल्या ज्ञान आणि कौशल्यांमध्ये समाकलित केली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थ्यांनी एकत्रित होण्याच्या या प्रक्रियेत जितक्या वेळा सहभाग घेण्याचा आमचा प्रयत्न करू तितकेच शिकणे आपण अधिक खोल जाऊ आणि शिकलेली सामग्री विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ आठवणीत राहील शक्य तितक्या वेळा विद्यार्थ्यांना नवीन मिळवलेल्या ज्ञानास पूर्वीच्या ज्ञानासह एकत्र करण्याची परवानगी द्या आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे एकत्रित ज्ञान आणि कौशल्ये वापरा मूख्यतः विद्यार्थी त्यांना अलीकडेच प्राप्त झालेले ज्ञान आणि तसेच पूर्वी घेतलेल्या गोष्टींचे कौशल्ये वापर करून अशा कार्यांवर सराव करतात हे प्रशिक्षकास शिक्षणाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यास मदत होते पूर्वी शिकलेल्या साहित्याकडे पुन्हा भेट देणे हे शिक्षणासाठी खूप उपयुक्त ठरते जेव्हा या प्रकारचे पुनरावलोकन वारंवार केले जाते त्यावेळी अशी सामग्री विद्यार्थ्यांच्या दीर्घ काळ लक्ष्यात राहील याची शक्यता बर्याचदा अत्यंत प्रमाणभूत ठरते जरी सामग्री आधीपासून दीर्घ काळ लक्ष्यात असेल तरीही विद्यार्थ्यांना ती माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि ती योग्यरित्या वापरण्याचा सराव आवश्यक आहे जरी विद्यार्थ्यांनी आधीच ही सामग्री दीर्घ काळ लक्ष्यात ठेवण्याचे ठरवले असेल तरीही विद्यार्थ्यांना ती माहिती पुन्हा आठवण्याचा आणि त्या योग्यरित्या वापरण्यासाठी सराव करण्यास मदत करणे फायदेशीर आहे त्यामुळे नियतकालिक पुनरावलोकन हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे अर्थात घट्ट वेळापत्रकांनुसार अधूनमधून किती समीक्षा करता येईल हे प्रशिक्षकाद्वारे ठरवावे लागते परंतु शिक्षकाने वेळोवेळी पुनरावलोकन करणे सुनिश्चित केले पाहिजे फेज C मूल्यांकन आणि मूल्यमापन कोणत्याही युनिट्समध्ये आम्ही यावर जोर दिला आहे की मूल्यांकन आणि मूल्यमापन हे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत गुणवत्ता मूल्यांकन गुणवत्ता शिक्षण चालविते रचनात्मक मूल्यांकन तसेच सारांश मूल्यांकन आणि मूल्यमापन आवश्यक आहे रचनात्मक मूल्यांकन आणि मूल्यमापन प्राथमिक उद्देश डेटा दुरुस्ती करणे आवश्यक आहे की नाही हे ठरवण्यासाठी मूल्यमापन केले जाऊ शकते तर स्वरूपाचे मूल्यांकन करण्याचा प्राथमिक हेतू निदान करणे हा आहे या सर्व क्रियाकलापासून शिक्षकांना मोठ्या प्रमाणात डेटा दुरुस्तीची आवश्यकता तसेच कोणत्याही अतिरिक्त निर्देशात्मक सत्राची आवश्यकता निश्चित करण्यासाठी शिक्षक हा सर्व डेटा वापरू शकतात याव्यतिरिक्त आमच्याकडे अतिशय विशिष्ट रचनात्मक मूल्यांकन देखील दिले जाऊ शकतात जसे की कोर्स दरम्यान क्विझ बर्याचदा प्रत्यक्षात शिक्षक या प्रकारच्या अतिरिक्त विशिष्ट रचनात्मक मूल्यांकन साधनांचा वापर करतात नियमित तपासणी आणि प्रतिसाद व्यतिरिक्त सराव दरम्यान निरीक्षणे आणि नियतकालिक पुनरावलोकन विशिष्ट मूल्यांकन साधने रचनात्मक मूल्यांकन हेतूंसाठी दिली जाऊ शकतात सारांश मूल्यांकन आणि मूल्यमापन पद्धतीने देखील वापरला जाऊ शकतो अर्थात सर्वात महत्त्वाचा मुद्दा जसे आम्ही बर्याचदा जोर दिला तो म्हणजे सर्व मूल्यांकन सीओशी संरेखित केले जाणे आवश्यक आहे सेमिस्टरच्या शेवटी परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अभिप्राय देण्याच्या बाबतीत आपण बरेच काही करू शकत नाही कारण आधीच विद्यार्थ्यांनी हा वर्ग पूर्ण केला आहे शेवटी टप्पा D देखरेख आणि अभिप्राय या दोन निर्देशात्मक क्रिया समाविष्ट असतात जे आवश्यकतेनुसार अनेकदा संकेत आणि प्रॉम्प्ट्स दरम्यान सुधारात्मक अभिप्राय आणि मजबुतीकरण अशा सूचना आवश्यक असतात मागील सामग्रीचा आढावा घेताना संकेत आणि प्रॉम्प्ट्स देऊन विद्यार्थ्यांना मदत करू शकतात जे विद्यार्थ्यांकडून उचित प्रतिसादांसाठी मदत करतील जेणेकरून ते ते कार्य पूर्ण करू शकतील जर वारंवार संकेत व सूचना मिळूनसुद्धा विद्यार्थी आपले कार्य पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर कदाचित पुढील सूचना आवश्यक असतील विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये तफावत आहे आणि अतिरिक्त शिक्षणासह शिक्षणाची पूर्तता करणे किंवा प्रशिक्षकाद्वारे पुढील सूचना आवश्यक असू शकतात तर या संकेत व प्रॉम्प्ट्समुळे शिकणाऱ्यांना त्यांच्या मार्गावर असलेल्या कोणत्याही लहान अडचणींवर मात करण्यास मदत होऊ शकते सुधारात्मक अभिप्राय आणि मजबुतीकरणसुद्धा आवश्यक आहे प्रशिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रत्येक मूल्यांकनानंतर सूचना दरम्यान फॉर्मेटिव्ह तसेच सारांश सुधारात्मक अभिप्राय आणि मजबुतीकरण प्रदान केले पाहिजे अर्थातच मी सांगितल्याप्रमाणे सेमेस्टर एंड परीक्षा एक अपवाद आहे आम्ही खरोखरच सेमेस्टरच्या शेवटी परीक्षा घेतल्यानंतर कोणताही अभिप्राय देऊ शकत नाही मूल्यांकन आणि अभिप्राय प्रभावी होण्यासाठी यांच्यातील विलंब शक्य तेवढे लहान असणे आवश्यक आहे हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे जो सर्व शिक्षकांनी लक्षात ठेवला पाहिजे की मूल्यांकन आणि अभिप्राय दरम्यान होणारा विलंब शक्य तितका लहान असावा आपण अंतर्गत मूल्यांकन चाचणी घेतल्यास शक्य तितक्या लवकर त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना सुधारात्मक अभिप्राय प्रदान करणे आवश्यक आहे सामान्यत विद्यार्थ्यांच्या यशाशी सर्वात जास्त दृढपणे सहसंबंधित असल्याचेही आढळले आहे हे आश्चर्यकारक दिसत आहे परंतु विद्यार्थ्यांना दिलेला अभिप्राय वेगवान जलद अभिप्राय जितका चांगला असेल तितकाच विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होईल हे दर्शविण्यासाठी पुष्कळ प्रमाणात पुरावे आहेत तर मूल्यांकन आणि अभिप्राय दरम्यान विलंब शक्य तितका लहान असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना अभिप्राय प्रदान करणे आवश्यक आहे कारण विद्यार्थ्यांना केवळ चुकांमुळे काय बरोबर आहे परंतु विशिष्ट उत्तर चुकीचे किंवा योग्य का आहे याची कारणे देखील समजतात विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या ज्ञानाची सखोल समज असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या या भावनेने अभिप्राय प्रदान करणे आवश्यक आहे तर साहजिकच एक प्रकारची हास्यास्पद किंवा अशा प्रकारच्या टिप्पण्या ज्या विद्यार्थ्यांना मूलत त्रास देतात त्या टाळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकविण्यासाठी अभिप्राय प्रदान करणे आवश्यक आहे हेच त्याचे स्वरूप आहे मजबुतीकरण सकारात्मक कौतुक देखील विद्यार्थीना प्रवृत्त होण्यासाठी मदत होते पण आपण या गोष्टी करत असताना आपण कमी साधकांची थट्टा करीत नाही हे सुनिश्चित केले पाहिजे ही कोणत्याही प्रकारची तुलना नाही परंतु एक सकारात्मक प्रशंसा प्रेरीत करण्यास मदत करते तर मजबुतीकरण केले जाऊ शकते आणि शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये याचे मोठे योगदान आहे हा टप्पा मागील टप्प्यापेक्षा खालील अर्थाने महत्वाचा आहे मूल्यांकन आणि मूल्यांमापन खूप रचनात्मक आहे हे नियोजित वेळी व अतिशय संरचनेत घडते तथापि येथे आवश्यकतेनुसार आणि सूचना दरम्यान संपूर्ण देखरेख आणि अभिप्राय आढळतात येथे सादर केलेल्या थेट निर्देशांचे व्यवहार मॉडेलमध्ये चार टप्प्यांत 12 निर्देशात्मक क्रियाकलाप आहेत निर्देशात्मक उपक्रमांची शब्दावली आणि संस्था मेरिलच्या तत्त्वांवर आधारित आयडीपेक्षा भिन्न असली तरीही या दोघांमध्ये चांगला साम्य आहे जसेतर ते अगदी समान आहेत वापरलेल्या वास्तविक अटी भिन्न आहेत आम्ही ही तुलना येथे अगदी सहजपणे पाहू शकतो पहिले तीन क्रियाकलाप पुनरावलोकन काय आणि का ते मेरिलच्या तत्त्वांवर किंवा मेरिलच्या सक्रियतेच्या तत्त्वावर आधारित आयडी सक्रियकरण आणि लक्ष देणे यांच्याशी संबंधित आहेत स्पष्टीकरण स्पष्टपणे प्रात्यक्षिक आहे शोध आणि प्रतिसाद दोन्ही एकत्रितपणे अनुप्रयोग आणि मूल्यांकन आहेत कारण विद्यार्थी शिकलेल्या ज्ञानाची अंमलबजावणी करीत असतात आणि शिक्षक काही प्रमाणात त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता काय आहे याचे मूल्यांकन करीत असतात मग मार्गदर्शित सराव स्वतंत्र सराव हे अनुप्रयोग आणि प्रदर्शन दोन्ही आहेत विद्यार्थी त्यांचे नवीन अधिग्रहण केलेले ज्ञान आणि कौशल्ये वापरत असतात आणि आवश्यकतेनुसार शिक्षक हे देखील दर्शवित असतात नियतकालिक पुनरावलोकन आंशिकपणे मेरिलच्या प्रतिबिंब तत्त्वावर लक्ष देते मग फॉर्मेटिव्ह असेसमेंट सारांशात्मक मूल्यांकन संकेत आणि प्रॉम्प्ट्स सुधारात्मक अभिप्राय मूलत हे असे अनुप्रयोगाचे संयोजन आहे जेथे विद्यार्थी त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये आणि प्रात्यक्षिक लागू करतात जिथे आवश्यकतेनुसार प्रशिक्षक आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदर्शित करतात आणि अंशतः प्रतिबिंब जेथे विद्यार्थी नवीन अधिग्रहित ज्ञान आधीपासून प्राप्त केलेल्या ज्ञान आणि कौशल्यांमध्ये समाकलित करतात मुळात अटी दोन भिन्न असले तरी या दोघांमध्ये मॅपिंगचा बराचसा प्रकार आहे आम्हाला हे मॉडेल आणि मेरिलच्या तत्त्वांमधील संबंध पाहण्याची आवश्यकता आहे एक अतिशय चांगला संदर्भ उपलब्ध आहे जेथे प्रत्यक्ष पद्धती आणि प्रत्यक्ष दृष्टिकोन सूचना मॉडेलच्या अंमलबजावणीमधील वास्तविक डेटा आणि अनुभवजन्य डेटा उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी त्यांचा संदर्भ घेऊ शकतो या प्रकारच्या सैद्धांतिक तत्त्वांचे समर्थन करू शकतो अभ्यास आपण थेट निर्देशांवर आधारित कोर्स शिकवताना आपण वापरलेल्या सूचनात्मक क्रियाकलाप आणि त्यांच्या अनुक्रमांचे वर्णन करा अभ्यासचे निकाल या ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये आम्ही सूचनांकडे प्रकल्प आधारित दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करू पूर्वी नमूद केल्याप्रमाणे बरेच शिक्षणविषयक दृष्टिकोन आहेत आणि मेरिलची व्यापक तत्त्वे लागू असली तरीही विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणाकडे त्यांचा कसा दृष्टिकोन आहे या तपशीलांमध्ये विशिष्ट दृष्टीकोन भिन्न आहेत आम्ही थेट निर्देशांचे व्यवहार मॉडेल पाहिले आहेत पुढच्या 3 4 युनिटमध्ये आम्ही सूचनांकरीता काही लोकप्रिय दृष्टीकोन पाहू पुढील युनिटमध्ये आपण सूचनांकडे प्रकल्प आधारित दृष्टीकोन पाहू धन्यवाद आणि आम्ही पुन्हा भेटू